लेक्चर 39 मध्ये आपले स्वागत आहे या एक्सपेरिमेंट मध्ये मी असे दर्शवित आहे की आम्ही एसटीएम बोर्डाद्वारे इंटरफेस एक्सेलेरोमीटर कसे करू शकतो आणि कूल टर्म मधील एक्स वाय आणि झेड ऍक्सेस भिन्न ऍक्सेससाठी आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल आम्हाला आधीच माहित आहे की आम्हाला एसटीएम बोर्डसह कूल टर्म कसे वापरावे अर्डिनो साठी हे सरळ आहे जे सिरियल मॉनिटर मध्ये प्रिंट केले जाऊ शकते सर्वप्रथम मी तुम्हाला एक्सेलेरोमीटर चा एक्सपेरिमेंट दर्शवितो आणि नंतर मी डिमॉन्स्ट्रेशन करीन तर हे एडीएक्सएल 355 एक्सेलेरोमीटर आहे आणि मी एसटीएम किटसह कनेक्शन करत आहे तर व्होल्टेज सोर्स व्हीसीसी 5 व्होल्टशी कनेक्ट केले जाईल जीएनडी एसटीएम बोर्डाच्या ग्राउंड पिनशी जोडली जाईल आणि एक्स आउट X OUT वाय आउट Y OUT आणि झेड आउट Z OUT एनालॉग पिन आउटपुट एनालॉग इनपुट पिन ए0 ए1 आणि ए2 शी कनेक्ट केले जातील

आणि मग एक्स ऍक्सेस सह मुव्हमेंट साठी हे अन्यालीसीस समजून घेऊया जेव्हा आपण एक्सेलेरोमीटर होल्ड करता तेव्हा आपल्याला हे समजेल की एक्सेलेरोमीटर मध्ये काही ऍक्सेस आहेत एक एक्स बरोबर आहे दुसरे वाय आहे आणि झेड आहे जेव्हा आपण या एक्स ऍक्सेस च्या बाजूने एक्सेलेरोमीटर ठेवता तेव्हा आपल्याला हायस्ट व्हॅल्यू दिसेल त्याचप्रमाणे हे होल्ड असे असल्यास एक्स चे मूल्य मिनिमम असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे वाय साठी जर आपण हे असेच होल्ड केले तर वाय व्हॅल्यू मॅक्सिमम होईल आणि जर आपण हे असेच होल्ड केले तर वाय व्हॅल्यू मिनिमम असेल यावर आधारीत आपण डिव्हाइस आपण कसे होल्ड केले आहे हे प्रत्यक्षात समजून घेण्यास सक्षम असाल डिव्हाइस स्ट्रेट आहे किंवा ते टिल्टेड आहे किंवा ते व्हर्टीकली लेफ्ट टिल्टेड आहे किंवा ते व्हर्टीकली राइट टिल्टेड आहे तर भिन्न या व्हॅल्यूतून डिव्हाइसचे ओरिएंटेशन दर्शविले जाऊ शकते त्याचप्रमाणे आपण या डिरेकशन ने एक्सेलेरोमीटर होल्ड केले येथे झेड व्हॅल्यू मिनिमम असेल आणि झेड व्हॅल्यू येथे मॅक्सिमम असेल आम्ही हे वापरून एसटीएम किट पाहू तर आपण mbed C कोड समजून घेऊ हे सांगते की आम्हाला mbd लायब्ररी mbed h समाविष्ट करावी लागेल प्रथम आपल्याला यूएसबीटीएक्स आणि यूएसबीआरएक्स सह पीसी नावाच्या सिरीयल कम्युनिकेशन सह कम्युनिकेशन बनविणे आवश्यक आहे आम्ही एक्स वाय झेड तीन एनालॉग इनपुट सिग्नल डिफाइन केले आणि त्यांना एनालॉग पोर्ट नंबर A0 A1 आणि A2 शी जोडले एक्स आउट X OUT वाय आउट Y OUT and झेड आउट Z OUT एसटीएम पिन A0 A1 आणि A2 ला जोडले जातील मग आपण मुख्य फंक्शन वर येऊ मुख्य फंक्शनमध्ये आपण x1 y1 आणि z1 हे तीन व्हेरिएबल्स परिभाषित करतो जिथे आपण x read u16 हे फंक्शन वापरुन एनालॉग व्हॅल्यू x1 वाचत आहोत y1 साठी ते y read u16 असेल आणि z1 हे z read u16 असेल "पीसी" नावाच्या सीरियल कम्युनिकेशनद्वारे आपण आधीपासून बनवलेल्या एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेटची व्हॅल्यूज प्रिंट करू जे व्हेरिएबल्स x1 y1 आणि z1 मध्ये स्टोर होतील आणि हे व्हाईल लूप मध्ये जात आहे हे प्रिंट झाल्यानंतर ते 1 सेकंदाची प्रतीक्षा करेल आणि पुन्हा ती समान प्रक्रिया करेल मुळात आपण काय करू शकता जर आपल्याला एक्स वाय झेड कोऑर्डिनेट व्हॅल्यू कसे बदल होते ते पहायचे असेल तर आपण काही प्रकारचे मॅट्लॅब कोड तो वापरण्यासाठी वापरू शकता जो आम्ही नाही येथे दर्शवित आहे परंतु आपणास इंटरेस्ट असल्यास आम्ही ते कोड आपल्यासह शेअर करू शकतो आपण एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट रचून आपल्या शेवटी प्रयत्न करू शकता किंवा आपण आणखी एक गोष्ट करू शकता आपण हे व्हॅल्यू रीड करू शकता काही ऑनलाइन डेटाबेसमध्ये स्टोर करू शकता जसे की आम्ही आपल्याला एसएमएस कंट्रोल वापरुन पूर्वी दर्शविले आहे आणि डेटाबेसमध्ये जे काही व्हॅल्यू साठवले आहे ते आपण त्यास प्लॉट करण्याच्या आधारावर त्याचे वास्तविक विश्लेषण करू शकता म्हणून हे करण्यासाठी अनेक मार्ग आहेत

शेवटी प्लॉट काहीसे असे दिसते एक्सेलेरोमीटर चा हा सॅम्पल आउटपुट वेव्हफॉर्म आहे हे एक्स ऍक्सेस वाय ऍक्सेस आणि झेड ऍक्सेस व्हॅल्यू आहे अशा प्रकारे ते बदलत आहेत येथे काही विशिष्ट स्पाइक्स आहेत आणि आम्ही येथे आणि येथे पाहू शकतो आता मी तुम्हाला कूल टर्म वापरून हे दाखवून देत आहे

आपल्याला हे कूल टर्म वापरावे लागेल जिथे मी डेटा क्लिअर करीत आहे तर काही डेटा येत आहे प्रथम आपण कनेक्शन पाहू ही एक व्हीसीसी आहे जी 5 व्होल्टशी जोडलेली आहे हे एक्स ऍक्सेस आहे जे ए 0 शी जोडलेले आहे हे वाय ऍक्सेस आहे हे A1 शी जोडलेले आहे आणि हे झेड आहे जे ए2 शी जोडलेले आहे आणि शेवटी हे ग्राउंड पिनशी जोडलेले आहे तर कनेक्शन बर्यापैकी सरळ आहे कनेक्शन साठी येथे हे सर्व आवश्यक आहे

आता जर आपण हे एक्सेलरमीटर योग्य रित्या पाहिले तर आपण येथे एक्स ऍक्सेस असल्याचे पाहू शकता येथे वाय ऍक्सेस आहे आणि हे झेड ऍक्सेस आहे जेव्हा आपण या फॅशन मध्ये या एक्स ऍक्सेस कडे ऐरोसह हे एक्सेलेरोमीटर होल्ड करता तेव्हा एक्स कोऑर्डिनेट व्हॅल्यू हायस्ट असेल समजा माझ्याकडे या फॅशनमध्ये एक्सेलेरोमीटर आहे आणि मी हायपर टर्मिनल मध्ये एक्स ची व्हॅल्यू पाहील तर आता एक्स वाय आणि झेड ऍक्सेसची व्हॅल्यू पहा आपण पाहू शकता की एक्स ऍक्सेस व्हॅल्यू 44058 आहे वाय ऍक्सेस 36873 आहे आणि निश्चितच ते बदलते मी ते अगदी टाइटली हेल्ड केले असले परंतु तरीही त्यात काही लहान बदल आहेत

आता मी हे सुनिश्चित करेल की वाय ऍक्सेस चे व्हॅल्यू जास्तीत जास्त असेल मी एक्सेलेरोमीटर वाय ऍक्सेस सह टॉपला ठेवले आहे तर आता तुम्ही हायपर टर्मिनल मध्ये काय व्हॅल्यू मिळेल ते पाहू शकता आपल्याला मिळत असलेली व्हॅल्यू एक्स ऍक्सेस ची व्हॅल्यू 36728 मिळेल वाय ऍक्सेस चे व्हॅल्यू 44426 आहे आणि झेड ऍक्सेस व्हॅल्यू 18628 आहे आम्हाला सांगा की आपल्याकडे त्या जागी एक लहान बॉक्स आहे जिथे आपल्याला हे पहायचे होते की त्या विशिष्ट गोष्टीचा ओरिएंटेशन नेहमीच असा असावा त्या विशिष्ट वस्तुचे डोके सर्वात वर असले पाहिजे तर आपण नेहमी हे निश्चित करू शकता की एक्स ऍक्सेस चे व्हॅल्यू जास्त असावे जेणेकरुन आपण एक्सेलेरोमीटर ला अँप्लिकेशन अशा प्रकारे ठेवले आहे की की एक्स ऍक्सेस यासारखे आहे तर हे असे असल्यास एक्स ऍक्सेस चे व्हॅल्यू आपल्याला सर्वात जास्त मिळेल आणि जर ते सर्वोच्च नसेल तर इतर दोन मूल्ये सर्वात जास्त असतील तर आपल्याला माहित असेल की आपले डिव्हाइस योग्य रित्या ठेवले नाही डिव्हाइस योग्य रित्या ठेवले नाही हे सूचित करण्यासाठी काही प्रकारचे अलर्ट दिले जाऊ शकते या एक्सपेरिमेंट द्वारे आम्हाला जे समजले आहे ते म्हणजे आपण एक्सेलेरोमीटर ते एसटीएम किट इंटरफेस कसे करावे आणि आपण एखाद्या डिव्हाइसचा ओरिएंटेशन शोधू इच्छित असाल तर हे वापरून हे कसे कळेल आणि आम्हाला एखादे विशिष्ट डिव्हाइस विशिष्ट मार्गाने ठेवण्याची इच्छा असल्यास आम्ही हे हे वापरुन सुनिश्चित करू शकतो बर्याच मोबाइल डिव्हाइसमध्ये एक्सेलेरोमीटर ठिकाणी असते आपण आरोग्य देखरेखीसारखी अॅप्स वापरली असल्यास हे काय दर्शविते हे आपल्याला दर्शवते की आपण दिवसात किती स्टेप चाललात हे डिव्हाइस वापरून मोजले जाते आमच्या मोबाइल फोन च्या आत आमच्याकडे एक एक्सेलेरोमीटर किंवा गायरोस्कोप आहे जो आम्हाला एका दिवसात बनवणारी एक्सरेलेशन मुव्हमेंट देतो अर्थात या उपकरणांमध्येही काही अडचणी आहेत कारण आपल्याकडे जर एखादा धक्का बसला असेल तर हे देखील असे गृहित धरले जाईल की आपण चालत आहात म्हणून आम्ही जेव्हा अँप्लिकेशन तयार करतो तेव्हा त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत धन्यवाद